या फॉरवर्ड कन्व्हर्टर टोपोलॉजीमध्ये आपण पाहिले की कोअर रिसेट अशा प्रकारे केला जातो जेव्हा चुंबकीय करंटचे ट्रान्झिस्टर स्विच या मार्गात वाहून या रेझिस्टरमध्ये नष्ट होतील लॉसी असलेल्या या रेझिस्टरमध्ये विसर्जित करण्याऐवजी आपण ती उर्जा स्त्रोतामध्ये परत ठेवू इच्छितो जेणेकरून ती नंतर वापरली जाऊ शकते ज्यामुळे कार्यक्षमता वाढते त्यामुळे आपल्याला इथे रेसिस्ट करायला आवडणार नाही आपल्याकडे डायोड नक्कीच असेल आपल्याला डायोडची गरज आहे पण आपण टोपोलॉजी थोडी बदलू तर मी टोपोलॉजीची थोडीशी पुनर्रचना करतो आणि आपण चुंबकीय पद्धतीने कोअर रीसेट करण्याचा प्रयत्न करू मी येथे यासारखे आणखी एक अतिरिक्त वायंडिंग ठेवतो आणि हे अतिरिक्त वायंडिंग दर्शविते ते सर्व जोडलेले आहेत एक महत्त्वाचा बदल म्हणजे डॉट पोलॅरिटी डॉट पोलॅरिटी या दिशेने आहे आणि मी टर्न्स गुणोत्तर संबंध 1 म्हणून सूचित करणार आहे याचा मुळात अर्थ काय आहे तुम्ही पाहिले आहे की प्राइमरी ते सेकंडरी हे 1 n आहे या वायंडिंगचे प्राइमरी 1 1 आहे आता ह्या वायंडिंगला डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग म्हणतात नावाप्रमाणेच हे फक्त कोअर डिमॅग्नेटाइझ करणे किंवा कोअर रीसेट करण्याचे काम करते म्हणून लिटरेचर तुम्हाला दिसते की या वायंडिंगला डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग म्हणतात आणि त्यात प्राइमरी प्रमाणेच टर्न्स गुणोत्तर आहे आणि खरं तर ते वाऊंड बायफिलर आहे संदर्भ वेळ 0250 हे दोन्ही प्राइमरी आणि डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग स्टोन एकत्र घेतले जातात आणि एकमेकांवर वाऊंड केल्या जातात जेणेकरून या दोघांमधील लिकेज इंडक्टन्स कमी होईल आता आपल्याकडे डायोड आहे आणि आपण डायोड येथे ठेवू आणि जोडणी करू त्यामुळे कनेक्शन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की हा वायंडिंग चा डिमॅग्नेटिझिंग भाग आहे उर्वरित सर्किट नियमित फॉरवर्ड कन्व्हर्टर प्रमाणेच आहे आपण फक्त कोअर रीसेट भागाशी संबंधित भाग बदलला आहे डायोड तेथे आहे रेझिस्टन्स दुसऱ्या वायंडिंग द्वारे बदलला गेला आहे आणि नंतर तो सप्लाय शी जोडला गेला आहे अतिशय महत्त्वाची नोंद घ्या की प्राइमरीच्या डॉट पोलॅरिटीच्या संदर्भात डॉट पोलॅरिटी ही एक विरुद्ध बिंदू पोलॅरिटी आहे याचा अर्थ असा की जेव्हा हे पॉजिटीव्ह असते तेव्हा येथे शेवट पॉजिटीव्ह असतो आणि जेव्हा हा निगेटिव्ह असतो तेव्हा येथे शेवट निगेटिव्ह असतो आता हे कसे कार्य करते ते पाहू या विशिष्ट प्रकारच्या टोपोलॉजी ला आता लॉसलेस फ्लक्स रिसेट फॉरवर्ड कन्व्हर्टर म्हणतात म्हणून आपण असे म्हणू शकतो की हा लॉसलेस फ्लक्स रीसेट सह फॉरवर्ड कन्व्हर्टर आहे आता हे विशिष्ट कन्व्हर्टर फॉरवर्ड डायरेक्शन ऑपरेशन आपण आधी चर्चा केल्याप्रमाणेच आहे जेव्हा स्विच चालू असेल तेव्हा तुम्हाला दिसेल की डॉट नॉन डॉट एंड च्या संदर्भात Vin वर आहे दुसऱ्यांदा लिहिणे nVin होते Vp nVin इंडक्टन्स चार्ज होतील आणि ज्या कालावधीत संदर्भ वेळ 0458 BJT बंद आहे डॉट एंड पॉझिटिव्ह होतो सेकंडरी भाग चित्राच्या बाहेर आहे इंडक्टन्स फ्रीव्हीलींग आणि नॉन डॉट एंड पॉझिटिव्ह असल्यामुळे येथे देखील डिमॅग्नेटिझिंग वाइंडिंगमध्ये नॉन डॉट एंड पॉझिटिव्ह असेल आणि ते या मार्गामध्ये चुंबकीय ऊर्जा पंप करेल तर तुम्ही पाहता की चुंबकीय ऊर्जा स्त्रोतामध्ये टाकली जाईल तर स्त्रोतामध्ये बुडण्याची क्षमता असणे आवश्यक आहे आणि ते या दिशेने जाईल त्यामुळे या डायोडला चालू करण्यासाठी आणि फ्रीव्हीलिंग मार्गासाठी अनुमती देण्यासाठी यातील व्होल्टेज अनुरुप वाढेल अशा प्रकारे कोअर रीसेट होईल आणि मूळ स्थितीत परत येईल आणि नंतर पुढील सायकल पुन्हा सुरू होईल जेव्हा कोअर रिसेट होत असतो तेव्हा तेथे करंट हा डीमॅग्नेटिझिंग करंट असतो तेव्हा तुम्हाला दिसेल की डायोड चालू आहे आणि हे टोक ग्राउंडवर जोडलेले आहे आणि हे Vin शी जोडलेले आहे त्यामुळे या टर्न्स वरील व्होल्टेज Vin आहे म्हणजे स्थिर व्होल्टेज संपूर्ण Vin वर लागू होतात आणि कोअर रीसेट स्थिर दराने होते आणि ते म्हणजे या विशिष्ट वायंडिंगचा VinL किंवा VinNd जेथे Nd या डिमॅग्नेटिझिंग वायंडिंगमधील टर्न्स ची संख्या आहे आपण म्हणू शकतो की VinNd हा दर असेल ज्यावर करंट 0 पर्यंत कमी होतो तुम्ही पाहता की जेव्हा ट्रान्झिस्टर चालू असतो तेव्हा VinNp या प्रमाणात हा करंट वाढतो आणि जेव्हा ट्रान्झिस्टर बंद होतो तेव्हा VinNd या प्रमाणात हा खाली येतो आणि जसे आपण म्हणतो की Nd आणि Np याच्या टर्न्सची संख्या समान आहे एक ते एक आहे त्यानंतर तो ज्या दराने वाढतो आणि ज्या दराने तो पडतो तो समान असतो त्यामुळे या प्रकारच्या कन्व्हर्टरसाठी तुम्ही ऑफर करू शकणारी कमाल ड्युटी सायकल 50 टक्के ड्युटी सायकल आहे कारण 50 टक्के फ्लक्स एका विशिष्ट स्तरावर पोहोचले असते आणि तुम्ही उर्वरित 50 टक्के वेळ द्यावा किंवा तो 0 वर परत येऊ द्यावा 50 टक्क्यांपेक्षा कमी कारण बंद वेळ चालू वेळेपेक्षा जास्त आहे आणि तो निश्चितपणे 0 वर येईल त्यामुळे या कन्व्हर्टरसाठी ही मर्यादा असणार आहे याचे कमाल ड्युटी सायकल 50 टक्के आहे आता डिमॅग्नेटिझिंग वेव फॉर्म वगळता सर्व वेव फॉर्म मागील सारखेच आहेत पूर्वीच्या केसमध्ये घातांकीय क्षय 0 पर्यंत होते या प्रकरणात ते रेखीयपणे 0 पर्यंत कमी होईल कारण या वायंडिंग वर व्होल्टेज स्थिर आहे सर्किटचे सिम्युलेशन करून या वेव फॉर्मवर एक नजर टाकूया आणि कदाचित तुम्ही सिम्युलेशन देखील करू शकता आणि सर्किटच्या इतर भागांचे वेव फॉर्म शोधू शकता आणि ते फॉरवर्ड कन्व्हर्टरच्या लॉसी फ्लक्स रीसेट प्रकाराप्रमाणेच कार्य करतात याची खात्री करा मी तुम्हाला लॉसलेस रीसेट फॉरवर्ड कन्व्हर्टर थोडक्यात दाखवतो ज्यावर आपण आत्ताच चर्चा केली आहे आणि आपण त्याचे सिम्युलेशन कसे करू शकतो ते पाहू म्हणून मी फॉरवर्ड टू नावाचे दुसरे फोल्डर तयार केले आहे जे मी लॉसी फॉरवर्ड कन्व्हर्टर सर्किटमधून कॉपी केले आहे आणि मी फक्त फोकस असलेल्या डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग समावेश करण्यासाठी स्कीमॅटिकमध्ये बदल केले आहेत मी हा मुद्दा विस्तृत करतो तर तुम्हाला फॉरवर्ड कन्व्हर्टरचे सर्व भाग येथेही सारखेच दिसत आहेत ते गेट ड्राइव्हच्या भागासारखेच आहे कोअर रीसेटसाठी डायोड रेझिस्टर होता आता तो भाग आपण काढून टाकला आहे आणि आपण आणखी एक वायंडिंग समाविष्ट केली आहे हा नवीन घटक आहे जो मी येथील लायब्ररीतून निवडला आहे तर मी जे निवडले आहे ते फॉरवर्ड कन्व्हर्टरसाठी ट्रान्सफॉर्मर आहे ज्याला तीन वायंडिंग्ज आहेत आणि डॉट पोलॅरिटीचे निरीक्षण करा प्राथमिक आणि सेकंडरी मध्ये डॉट पोलॅरिटीची समान भावना आहे आणि डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग हे डॉट पोलॅरिटीचे विरुद्ध अर्थ आहे आणि म्हणूनच आपण ते वापरत आहोत आणि डिमॅग्नेटिझिंग संदर्भ वेळ 0955 वायंडिंग ला आपण डायोड जोडला आहे आणि आधी प्रमाणे मी 0 व्होल्टेज स्त्रोतांना करंट सेन्सर्स Viq आणि Vis म्हणून जोडले आहे जसे की आपण शेवटचे सिम्युलेशन पाहिले आणि मी या डायोडसोबत Vid ठेवले आहे आणि बाण फिरत असताना करंट दिशा या दिशेने जात आहे म्हणून मी ते अधिक चिन्ह असे ठेवले आहे येथे अधिक चिन्ह जसे की करंट अधिक चिन्हात प्रवेश करतो आता आपण येथे करंट पाहू शकतो आणि पाहू शकतो की डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग आपण चर्चा केल्याप्रमाणेच आहे उर्वरित सर्किट समान राहील आपण टर्मिनलवर परत जाऊ आणि मला नेट लिस्ट करू द्या आणि आता निव्वळ यादी तयार झाली आहे ngSpice forward तर ते स्पाइस रन सिम्युलेशनमध्ये लोड केले जाते निरीक्षण करा की मी मागील वेळेप्रमाणेच प्रारंभिक स्थिती दिली आहे जेणेकरुन सिम्युलेशन खूप लवकर होईल आणि तुम्हाला परिणाम लवकर पाहता येईल तर पुढे मी बॅकग्राउंडचा रंग बरोबर पांढरा सेट करिन आता फोरग्राऊंड काळा करा आणि तुमच्या स्विचचे करंट डिमॅग्नेटिझिंग वाइंडिंग करंट आणि सेकंडरी करंट प्लॉट करासंदर्भ वेळ 1130 तर तुम्ही आता पाहण्यास सक्षम आहात निळा हा स्विचचा करंट आहे आणि हे फ्लॅट समतुल्य फ्लॅट टॉप मूल्य Io च्या दुप्पट असेल हे Io असेल हे nIo असेल दुसऱ्या प्रकरणात आणि तुम्हाला येथे डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग दिसेल मला तो थोडा झूम इन करू द्या आणि तुम्हाला ते रेखीय दिसेल तर तुम्हाला दिसेल की त्याचा एक रेषीय उतार असेल पुढील उतार देखील रेखीय आहे घसरणारा उतार देखील रेषीय असतो कारण वायंडिंगवरचे व्होल्टेज स्थिर असते आणि ते क्षय झालेले असते आणि हे 50 टक्क्यांपेक्षा कमी ड्युटी सायकल असल्यामुळे ते 0 वर येण्यास तेवढाच वेळ लागला असता आता मी Viq ओलांडून स्विच ओलांडून वेव फॉर्ममध्ये आणखी एक बदल दाखवतो लॉसी फ्लक्स रीसेट फॉरवर्ड कन्व्हर्टरमध्ये आपण पाहिलेला घातांकीय भाग नसेल या डायोडचा हा स्विच कंडक्ट करत असताना येथे एक Vin येतो जो यावर प्रतिबिंबित होईल हा पॉझिटिव्ह Vin आहे हा पॉझिटिव्ह Vin असेल त्यामुळे इथे एक Vin आहे आणि तिकडे Vin आहे म्हणजे Vin याच्या समोर दोन पट असेल तर Vq प्लॉट करण्यासाठी ते वेव फॉर्म पाहू तर तुम्हाला दिसेल की हे Vin मूल्य आहे आता या बिंदूपर्यंत आपण पाहतो की चुंबकीय करंट मधील रेखीय क्षय मध्ये स्थिर क्षय आहे आणि ते मूल्य Vin च्या दुप्पट आहे हे मूल्य Vin आहे हे 15 व्होल्ट Vin आहे आणि हे 30 प्लस वर डायोड ड्रॉप करते आणि नंतर या टप्प्यावर डायोड कंडक्टिंग ड्रॉप करते आणि हे वेगाने 0 वर घसरते आणि ही व्होल्टेज क्षमता आहे जी शेवटी स्थिर होईल प्रत्यक्षात ते थेट 0 वर घसरले पाहिजे परंतु स्विचेस आदर्श स्विच नसल्यामुळे तुम्ही पाहता की ते मर्यादित वेळेत 0 पर्यंत खाली येईल अशा प्रकारे तुम्ही त्या भागासोबत खेळून सर्किटचे नक्कल करू शकता आणि त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता की हा फॉरवर्ड कन्व्हर्टरचा लॉसलेस कोअर रीसेट प्रकार आहे यामध्ये एक समस्या आहे आणि ती म्हणजे लीकेज इंडक्टन्सची समस्या त्यामुळे येथे काही लीकेज इंडक्टन्स असेल लीकेज इंडक्टन्स म्हणजे फ्लक्सचा भाग जो दोन कॉइल्समध्ये जोडला जात नाही आणि आपण नमूद केले आणि आपण चर्चा केली की हे 1 ते 1 ते n असेल आणि प्राथमिक आणि डिमॅग्नेटिझिंग वायंडिंग दोन्ही घट्ट जोडले जातील आता स्विच चालू असताना Q चालू असताना स्विचमधून विद्युत करंट याप्रमाणे असेल आणि मी याला प्राथमिक Ip म्हणेन आणि Ip मध्ये सेकंडरी आणि चुंबकीय भागातून परावर्तित घटक समाविष्ट आहेत आता ज्या क्षणी स्विच बंद होतो तो परावर्तित भाग कसाही कापला जातो चुंबकीय भाग 0 वर कापला जातो आता या लिकेज इंडक्टन्समध्ये संदर्भ वेळ 1608 जे डिमॅग्नेटाइझिंग वायंडिंग शी जोडलेले नाही आपण विद्युत करंटमध्ये अचानक कपात पाहणार आहोत आणि त्यामुळे प्रचंड डिस्ट परंतु चुंबकीय करंटचा जोडलेला भाग या डिमॅग्नेटाइझिंग वायंडिंग मधून पुरवठ्यामध्ये वाहतो आणि नंतर परत जातो त्यामुळे ते यातून फ्रीव्हील होईल आणि नंतर आपण पाहिलेला क्षय होईल परंतु न जोडलेला भाग एक लीकेज इंडक्टन्स असेल आणि तो Ldtdrop ला वाढ देईल आता या ड्रॉपमध्ये पोल्यारिटी च्या उलटे असेल हे अधिक असेल आणि हे वजा असेल कारण विद्युत करंट पॉजिटीव्ह वरून 0 वर गेला आहे म्हणून हा एक प्रचंड निगेटिव्ह उतार आहे कारण थोड्याच वेळात तो 0 वर कमी होतो आणि ते ड्रॉप प्लस Vin हे Q मध्ये येईल त्यामुळे ट्रान्झिस्टर कुठे बंद होतो ते तुम्हाला दिसेल हे साधारणपणे याप्रमाणे चालले पाहिजे परंतु या लिकेज इंडक्टन्समुळे मी बंद केल्याची वेळ करू नका तुम्ही खूप मोठ्या स्पाइक्सची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा करू शकता आणि ते संदर्भ वेळ 1746 या लीकेजमध्ये साठवलेल्या लीकेज इंडक्टन्स उर्जेच्या पातळीवर अवलंबून असेल तर हे ट्रान्झिस्टर Q ला उडवू शकते आणि ते अवांछित आहे याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याकडे लक्ष दिले पाहिजे म्हणून आपण याची काळजी घेण्यासाठी जे करतो तेच आहे आणि लॉसलेस सुरू ठेवण्यासाठी आपण आणखी एक ट्रान्झिस्टर वापरतो मी लवकरच ते टोपोलॉजी कसे तयार करतात आणि या लिकेज इंडक्टन्सच्या समस्येचे निराकरण कसे करतात ते दाखवीन अशा टोपोलॉजीचा विचार करा Q1 आणि Q2 दोन्ही यासारख्या प्राथमिक सह मालिकेत आहेत हे डॉट पोलॅरिटीजचे फॉरवर्ड कन्व्हर्टर आहे डॉट पोलॅरिटी लक्षात ठेवा आणि हे देखील पहा की सेकंडरी बाजू ठराविक बक कन्व्हर्टर सर्किट आहे आता जेव्हा तुम्ही Q1 आणि Q2 दोन्ही एकत्र चालवता ज्या क्षणी Q1 आणि Q2 एकत्र चालू केले जातात त्या क्षणी प्राइमरीमधून विद्युत करंट येतो प्राइमरी ते बिंदूचे टोक Vin शी जोडलेले असतात आणि नॉन डॉट टोक ग्राउंडशी जोडलेले असते Vin प्राइमरी nVin वर दिसते सेकण्डरीवर सामान्य फॉरवर्ड कन्व्हर्टर ऑपरेशन होते आता आपण म्हणूया की आपल्याकडे लीकेज इंडक्टन्स आहे आणि आपल्याला कोअर रीसेट देखील समाविष्ट करावा लागेल त्यामुळे ते यामध्ये अधिक उपकरणे इनपुट करतील म्हणून आपण असे म्हणू की Q1 आणि Q2 चालू आहेत हिरव्या बाणाने दर्शविल्याप्रमाणे या दिशेने विद्युत करंट आहे आता या हालचालीत Q1 आणि Q2 दोन्ही किंवा एकत्र बंद आहे आता येथे विद्युत करंट दर्शविण्यात आला आहे मग या बिंदूवर Q2 बंद आहे आपण येथून एक शाखा काढतो आणि ती या डायोडला आणि दुसर्या डायोडला पुरवण्यासाठी ढकलतो लक्षात ठेवा की येथे जोडलेली एक बॅटरी आहे जी विद्युत करंट बुडविण्यास सक्षम आहे आणि या प्रकारच्या सर्किट्सच्या ऑपरेशनसाठी महत्त्वपूर्ण आहे जर आपण आता या सर्किटकडे पाहिले तर Q1 आणि Q2 चालू आहेत या पॉइंटर्सद्वारे दर्शविल्याप्रमाणे या दिशेने विद्युत करंट आहे आणि आता Q1 आणि Q2 अचानक बंद झाले आहेत इंडक्टर आणि लीकेज इंडक्टन्स मध्ये करंट एकाच दिशेने वाहत राहतो त्यानंतर तो या डायोड मार्गाचा अवलंब करून पुरवठ्याच्या चार्जेसमध्ये या डायोड द्वारे ग्राउंड बॅकअप मध्ये जातो आणि त्याच दिशेने इंडक्टर मध्ये प्रवेश करतो तर तुम्हाला दिसेल की इंडक्टर करंट त्याच दिशेने वाहत राहतो आणि लिकेज असले तरीही ती नुकसान कारक होणार नाही किंवा त्यामुळे स्पाइक होणार नाही कारण तुम्ही करंट वहन मार्ग खंडित करत नाही आणि म्हणून लीकेज इंडक्टन्समध्ये उच्च diLdt व्होल्टेज विकसित होत नाही अशा प्रकारे दोन्ही ट्रान्झिस्टरमधील व्होल्टेज ड्रॉप समाविष्ट होईल आणि जेव्हा स्विचेस बंद असतील तेव्हा हा बिंदू ग्राउंडशी जोडला जाईल आणि यामध्ये जोडलेले इतर बिंदू V मध्ये दिसेल आणि हे बिंदू Vin जोडलेले असतील आणि त्यामुळे Q2 देखील Vin ची एकूण घट पाहतील त्यामुळे दोन्हीकडे व्होल्टेज असावे जे Vin ची स्टँडिंग राहण्याची क्षमता आहे तर हा डायोड ट्रान्झिस्टर फॉरवर्ड कन्व्हर्टर आहे एक अतिशय मनोरंजक सर्किट आहे तो लॉसलेस आहे आणि तो लिकेज इंडक्टन्स समस्या देखील हाताळू शकतो म्हणून हे कन्व्हर्टर आहे ज्यावर तुम्ही प्रत्यक्ष प्रयत्न करू शकता